सेल कल्चर टेक्नॉलॉजीच्या व्याख्यानमालेमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आता आपण आपल्या व्याख्यानमालेच्या चौथ्या आठवड्याला सुरुवात करतोय या आठवड्याच्या सुरुवातीच्या भागात आपण एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्सच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल चर्चा करू जर तुम्हाला आठवत असेल तर मागील व्याख्यानात आपण एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्सचे महत्व त्यातील विकासाचे टप्पे आणि ज्या प्रकारे एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स पेशींना सबस्ट्रेट सोबत अडकवून ठेवते त्याबद्दल चर्चा केली होती आज आपण सेल कल्चर टेक्नॉलॉजीमध्ये वापरण्यात येणाऱ्या विभिन्न प्रकारच्या नॅच्युरल आणि सिंथेटिक एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्सची नावे जाणून घेऊ आणि त्यानंतर ह्या एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्सच्या पेशीसोबत शक्य होणाऱ्या सर्वच इंटरॅक्शन्स म्हणजेच परस्पर क्रियेबद्दल बोलू तर आता आपण आजच्या म्हणजेच चौथ्या आठवड्याच्या पहिल्या व्याख्यानाला सुरुवात करूया W 4 स्लॅश L 1 तर सुरुवातीला आपण सेल कल्चर मध्ये वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स बद्दल बोलणार आहोत तर यांचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात सिंथेटिक आणि नॅच्युरल नॅच्युरल ईसीएम बद्दल बोलायचे झाले तर हे पदार्थ यांच्या ईसीएम सारख्या गुणधर्मांबद्दल जाणले जातात आणि नॅच्युरल म्हणजेच प्रत्यक्ष नैसर्गिक स्रोतांपासून किंवा बायोटेक्नॉलॉजिकल अप्रोच ने म्हणजेच जैव तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले जातात यांची जीन्स म्हणजेच जनुके इतर स्रवणाऱ्या प्रथिनांच्या जनुकांसोबत जोडून सेल लाईन्स द्वारे हे नॅच्युरल ईसीएम मोठ्या प्रमाणावर तयार केले जाऊ शकतात तर अश्या या नॅच्युरल ईसीएम बद्दल आपण सुरुवातीला जाणून घेऊया याचे महत्वाचे उदाहरण म्हणजे कोलॅजिन मॅट्रिक्स प्रोटीन हे असे एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स प्रोटीन आहे जे की प्रामुख्याने एकाच प्रकारच्या दोन पेशींना किंवा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींना एकत्र अगदी खात्रीशीरपणे अडकवून ठेवते आणि याचे बरेच प्रकार आहेत तर आपण आता त्या सर्व प्रकारांबद्दल बोलणार नाही आहोत तर आपण बोलणार आहोत ते सर्वसमाविष्ठ कोलॅजिन बद्दल यानंतर येते लॅमिनीन पेशींवर इंटिग्रीन रिसेप्टर्स असतात आणि लॅमिनीन त्यांच्यासोबत बाइंड होते म्हणजेच जोडले जाते याबद्दल आपण नंतर बोलणारच आहोत तर या प्रकारात पुढचा घटक म्हणजे एका प्रकारे कोलॅजिन आणि लॅमिनीन यांचे मिश्रण ज्याला की जिलेटीन असे म्हणतात तर सिंथेटिक ईसीएम बद्दल बोलायचे झाले तर यात पाहिले नाव येते ते म्हणजे पॉली डी लायसिन चे मी तुम्हाला याबद्दल माहितीसाठी काही संदर्भ देईन दुसरे म्हणजे सायलेन डीईटीए सायलेन यांच्यामध्ये टेट्रा अमीनो ग्रुप्स असतात याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगेन तर आता या निरनिराळ्या सिंथेटिक आणि नॅच्युरल एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स बद्दल प्रत्यक्ष चर्चेला आपण सुरुवात करूया सिंथेटिक मॅट्रिक्स बद्दल बोलायचे झाले तर ते खूप सोपे आहे कारण की यांची कुठल्याही सबस्ट्रेट सोबत विशिष्ठ प्रकारची इंटरॅक्शन नसते तर पॉली डी लायसीन कश्या प्रकारे काम करते ते मी आपल्याला थोडक्यात समजावून सांगतो तर समजा हा तुमचा सबस्ट्रेट आहे जो की काचेचा म्हणजेच ग्लास सबस्ट्रेट आहे या ग्लास सबस्ट्रेट वर पॉली डी लायसीन चे आवरण चढवले जाते पॉली डी लायसीन बद्दल बोलायचे झाले तर यातील डी म्हणजे याचा आयसोमरचा प्रकार होय आणि लायसिन जसे की तुम्हाला माहित आहे की एक अमिनो आम्ल म्हणजेच अमिनो ऍसिड आहे तर यामध्ये लायसिन ची साखळी असते अश्याप्रकारे एक लायसिन दुसऱ्या लायसिन ला या मायक्रोस्कोपच्या साह्याने दिसून येते मी तुम्हाला याची एएफएम छायाचित्रे अतिरिक्त माहिती म्हणून दाखवेल तर हे असे याप्रमाणे बनते आणि जर का एएफएम चे टोक तुम्ही या पृष्ठभागाच्या अभ्यासासाठी म्हणजेच सरफेस अनालिसिस साठी घेतले तर हे काहीसे अश्या प्रकारे दिसेल तर हा अश्या प्रकारे अगदी खडबडीत असा पृष्ठभाग असतो हे सरफेस अनालिसिस ने स्पष्ट होते हे बाहेर आलेले असते म्हणजेच आता इथे एनएच थ्री ग्रुप्सचा झुपका अश्या प्रकारे बाहेरच्या बाजूला निघालेला असतो हे असे NH 3 ग्रुप्स एका टोकावरून बाहेरच्या दिशेने अश्याप्रकारे

तर यातील काही अमिनो ग्रुप्स या इथे सुद्धा असू शकतात किंवा इथे सुद्धा असू शकतात आणि हीच अमिनो ग्रुप्स या इथे बाहेर याप्रमाणे या पृष्ठभागाच्या वर म्हणजेच सरफेस वर डोकावतात यामागचे कारण त्यांची ग्लास सरफेस सोबत होणारी इंटरॅक्शन ही असते पण या पदार्थाचे ग्लास वर आवरण चढविण्याआधी तुम्हाला या ग्लास सरफेस ला अगदी स्वच्छ करून घ्यावे लागेल आणि हे तुम्हाला प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही कल्चर चे काम कराल तेव्हा अगदी खात्रीने करावेच लागेल कारण अश्या प्रकारचे आवरण ग्लास वर चढविण्याची प्रक्रिया ही एक पदार्थ दुसऱ्या पदार्थावर चिकटविण्यासारखे म्हणजेच अडझोरबिंग केल्यासारखे असते आणि यात पॉली डी लायसिन आणि काचेचा सबस्ट्रेट यांच्यात कुठल्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया होत नसते तर थोडक्यात मी याला वापरण्याची पद्धत समजावून सांगतो पॉली डी लायसिन एका व्हायल मध्ये घेतले जाते आणि त्यात डीआयोनाइज्ड वॉटर मिसळले जाते याला पूर्णपणे विरघळवले जाते अश्या प्रकारे एक द्रावण तयार होते तर यामध्ये पॉली डी लायसिनचे प्रमाण हे खूप कमी असते म्हणजेच लो कॉन्सन्ट्रेशन आणि अगदी तंतोतंत प्रमाणासाठी मी तुम्हाला काही प्रकाशित झालेले संदर्भ पुरवेल पण हे प्रमाण खूप कमी असायला हवे तर पॉली डी लायसिन बद्दल एक महत्वाची गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे ही की जास्त प्रमाणात जरी पॉली डी लायसिन घेतले तरी ते पेशींच्या वाढीसाठी तितकेसे उपयुक्त ठरत नाही पॉली डी लायसिन अगदी थोड्या प्रमाणात पेशींची वाढ होण्यास मदत करते पण किमान सरफेस पूर्णपणे झाकले जाईल इतके तरी ते असले पाहिजे तर या गोष्टीची खात्री करून घेतली पाहिजे की सरफेस म्हणजेच पृष्ठभाग हा अगदी पूर्णपणे झाला गेला पाहिजे अर्थात काही अपवाद वगळता जे की तुम्हाला ऍटोमिक फोर्स मायक्रोस्कोपी केल्याशिवाय दिसून येणार नाहीत अश्याप्रकारे तुम्ही सरफेसचे परीक्षण करू शकता तर अश्या प्रकारे आपण पुढे जाऊ शकतो म्हणजेच आधी सरफेसचे परीक्षण करण्यासाठी एएफएम म्हणजेच ऍटोमिक फोर्स मायक्रोस्कोपी करू शकतो पण हे तुम्हाला शिकावे लागेल आणि एकदा का तुम्ही शिकलात की किती प्रमाणात द्रावण तयार केल्यास सरफेस कसे दिसेल तर तुम्ही याची पुनरावृत्ती करू शकता पण वेळोवेळी हे उलट तपासणी करून बघायला हवे तर आधी आपण फिजिकल सरफेस अनालिसिस करायला हवे दुसरी गोष्ट जी आपण करू शकतो ती म्हणजे या सरफेस वर पाण्याचा एक थेंब टाकून याचे निरीक्षण करणे की तो पाण्याचा थेंब या सरफेस वर पडल्यानंतर कश्या प्रकारे पसरतो तो थेंब असाच राहील किंवा अश्या प्रकारे पसरणार किंवा अश्या प्रकारे पसरणार आणि याच्या आधारे आपण विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर कॉन्टॅक्ट अँगल चे मोजमाप करतो ते असे असू शकते किंवा असे असू शकते किंवा अगदी अरुंद असे असू शकते तर यालाच कॉन्टॅक्ट अँगल मेझरमेन्ट असे म्हणतात ह्या कॉन्टॅक्ट अँगल मेझरमेन्ट मुळेच आपल्याला या सबस्ट्रेटच्या हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक गुणधर्माबद्दल माहिती मिळेल हायड्रोफोबिक किंवा हायड्रोफिलिक आता जास्त तपशिलात न जाता सुद्धा तुमच्या लक्षात काही गोष्टी येतील तर समजा अश्या प्रकारचे चित्र तुम्ही सर्वांनी बघितले असेल समजा हे एक पान आहे आणि या पानावर हा एक पाण्याचा थेंब आहे तर पाण्याचा थेंब हा असा आहे जेव्हा अश्या प्रकारे पाण्याचा थेंब आपण बघतो तेव्हा अगदी सह्जबुद्धीने आपण म्हणतो की हा पाण्याचा थेंब या सबस्ट्रेट वर पसरत नाहीये किंवा हे पान हायड्रोफोबिक आहे ते पाण्याच्या थेंबाला विरोध करत आहे आणि पाण्याचा थेंब आणि पान यांच्यातील संपर्कबिंदू हा खूप कमी आहे किंवा छोटा आहे तर तुम्ही नक्कीच ह्या अँगलची म्हणजेच कोनाची मोजणी करू शकता आणि ह्या चित्राकडे बघून तुम्ही म्हणू शकता की हा खूप कमी आहे आणि संपर्क हा खूप अरुंद आहे आणि याउलट एक सबस्ट्रेट आहे ज्यावर तुम्ही पाण्याचा थेंब टाकला समजा हा तो सबस्ट्रेट आहे आणि हा तुम्ही इथे पाण्याचा थेंब टाकला तर हा पाण्याचा थेंब अगदी क्षणार्धात हा असा होऊन जाईल इथून इथे अश्या सबस्ट्रेटला आपण एक चांगला हायड्रोफिलिक सबस्ट्रेट असे म्हणू कारण की यावर पाण्याचा थेंब खूपच लवकर पसरताना दिसून आला आता यावरून मी तुम्हाला एक प्रयोग सुचवू शकतो जो तुम्ही करू शकता उदाहरणास्तव पॉली डी लायसिन चे सबस्ट्रेट वरील प्रमाण वाढवून बघा समजा जसे की मी इथे सांगितले होते की पॉली डी लायसिन चे प्रमाण खूप कमी असते आता समजा हे प्रमाण आपण वाढवले आणि जर का आपण याला अजून अश्या प्रकारे वाढवत राहिलो तर एक अशी वेळ येईल जेव्हा तुम्ही बघाल की ज्या पृष्ठभागावर आधी पाणी पसरत होते तो पृष्ठभाग आता पाण्याचा विरोध करत असेल याचाच अर्थ असा की पाण्याचा थेंब हा अश्याप्रकारे पृष्ठभागावर दिसेल पण हे तुमच्या लक्षात तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही प्रत्येक प्रमाणातील पॉली डी लायसिन च्या सरफेस वर पाण्याच्या थेंबाने बनविलेल्या कोनाचे अगदी काळजीपूर्वक निरीक्षण कराल हा मुद्दा मी अश्या प्रकारे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करीत आहे यामागचे कारण म्हणजे बोटावर मोजण्याइतके काही अपवाद वगळता संपूर्ण जगातील लॅब्स चा विचार केला तर पुष्कळशा सेल कल्चर लॅब्स मध्ये ह्या गोष्टींचा विचार केला जात नाही आणि यामुळेच वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या संशोधकांच्या समूहांमध्ये संशोधनाच्या परिणामांबाबत एकमत होत नाही कारण काही ठिकाणी एक प्रकारचा ग्लास सबस्ट्रेट वापरण्यात आला असेल ज्यावर अश्या प्रकारच्या मॉलिक्युल्स ची अटॅचमेंट केली गेली असेल किंवा दुसऱ्या प्रकारचा ग्लास सरफेस असू शकेल ज्याला योग्य पद्धतीने आच्छादित केले गेले नसेल त्यांची अटॅचमेंट वेगळ्या प्रकारची असू शकेल आणि अश्या प्रकारच्या अटॅचमेंट मुळे कॉन्टॅक्ट अँगल बदलू शकतो आणि जर का कॉन्टॅक्ट अँगल बदलला तर पेशी च्या अटॅचमेंट प्रॉपर्टीज सुद्धा बदलतात कारण की तुम्हाला माहिती आहे की जे मेडीयम तुम्ही वापरता ते एका प्रकारचे क्षाराचे द्रावण आहे ज्यामध्ये क्षार आणि इतर मॉलिक्युल्स मिसळलेले असतात पण हे द्रावण पाण्याचे असते सेल कल्चर साठी वापरण्यात येणारे सर्वच मेडियम्स हे पाण्यातच तयार केलेले असतात आणि हे पाण्यात तयार केले गेलेले असल्यामूळे समस्या अशी आहे की अश्या सबस्ट्रेट वर पाण्याच्या थेंबाचे गुणधर्म हे पेशी असलेल्या मेडियमच्या थेंबाच्या गुणधर्माशी मेळ खातील योग्य प्रकारची चिकटणारी बाजू आणि त्यावर थोडा पाण्याचा अंश असणे हे पेशींच्या चिकटण्यासाठी आवश्यक असते आणि यामुळेच मी हा भाग थोड्या वेगळ्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न करतोय जे की केले जात नाही पण एखाद्या कंपनीत काम करतांना किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला अगदी अचूक कार्यकुशलतेने काम हवे असेल आणि ज्या ठिकाणी नियमांचे तंतोतंत पालन केले जाते अश्या ठिकाणी काम करतांना हे खूप आवश्यक आहे तर आपण आज शिकलो की सर्वात आधी ऍटोमिक फोर्स मायक्रोस्कोपी सरफेस बद्दल जाणून घेण्यासाठी वापरली गेली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्टॅक्ट अँगल मेझरमेन्ट पुढच्या पातळीवर बघितली गेली पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही सबस्ट्रेट वर एखाद्या संयुगाचे आवरण ठेवत असाल मग ते संयुग त्या सबस्ट्रेट वर चिकटत असेल किंवा त्यावर पातळ पापुद्रा तयार करत असेल किंवा एखाद्या प्रकारचे रासायनिक बंध तयार होत असेल तर अश्या वेळी सरफेस केमिकल अनालिसिस करून घेणे ही अत्यंत चांगली गोष्ट असते याद्वारे मी असे सांगू इच्छितो की तुम्हाला माहिती असले पाहिजे की त्या पदार्थाच्या पृष्ठभागावर कोणते अणू बाहेर येतील किंवा त्या पदार्थाच्या पृष्ठभागावर कोणते घटक असतील अश्या प्रकारे जर का तुम्ही पॉली डी लायसिन ला वरून बघितले तर तुम्हाला कार्बन दिसेल अर्थातच नायट्रोजन दिसेल हायड्रोजन दिसेल प्रामुख्याने हे अणू दिसतील आणि हो ऑक्सिजन सुद्धा दिसेल तर सर्वात परिपूर्ण अश्या प्रकारचे सरफेस अनालिसिस करायचे असेल तर त्यासाठी सर्वात सोपा आणि योग्य पर्याय म्हणजे एक्सपीएस करणे हा होय एक्सपीएस म्हणजे एक्स रे फोटो इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपी यापुढील व्याख्यानाला आपण इथून पुढे सुरुवात करू